गेल्या काही सत्रांमध्ये आपण फायनान्शिअल स्टेटमेंटच्या एनलायसिसवर चर्चा करीत आहोत आणि शेवटच्या सत्रात आपण टीसीएस लिमिटेड बाबतीत विचार केला आहे तर टीसीएस लिमिटेड आपल्या सर्वांना माहित आहे की एक अग्रगण्य भारतीय एमएनसी आहे जी भारतातील सर्वात मोठी खासगी क्षेत्रातील कंपनी आहे आणि आपण त्यांचा मार्केट डेटा इक्विटी मार्केट डेटा त्यानंतर मिळकत डेटा बॅलन्स शीट डेटा आणि कॅश फ्लो यावर चर्चा केली होती आणि आपण नफा तोटा खाते शी संबंधित आणि बॅलन्स शीट संबंधित काही मूलभूत गुणोत्तरांचीही गणना केली होती आता त्यांच्या एकत्रित प्रमाणात जाऊया माझ्या म्हणण्या नुसार एकत्रितपणे एक स्टेटमेंट काढले तर एक व्यक्ती दुसर्या स्टेटमेंटमधून उचलली जाते काही प्रमाणात रेकॉर्डिंग देखील कंपनी प्रदान केलेल्या अतिरिक्त माहितीवर मोजले गेले आहे तर प्रथम आता गुणोत्तरांची सूत्रे अगदी सोप्या आहेत परंतु आपण त्या गुणोत्तरांची गणना करण्याचा प्रयत्न करूया आणि त्यातील ट्रेंड पाहू आता सर्वप्रथम एक्सपोर्ट टू सेल्स आहे तर येथे सूत्र काय आहे आपण एकूण विक्रीची टक्केवारी म्हणून निर्यातीकडे पाहण्याचा प्रयत्न करीत आहोत तर निर्यात फक्त पहिल्या 2 वर्षांसाठी दिली जाते आणि आपण ते त्यांच्या निव्वळ विक्री तून विभाजित करू जे जवळजवळ 3 टक्क्यांपर्यंत येते मार्च 14 मध्ये हे फक्त 0 32 टक्के आणि 0 5 टक्के होते आणि सध्याच्या वर्षांत ते दिलेले नाही तर ती फक्त 0 रक्कम आहे पुढील एक विक्री करण्यासाठी निव्वळ कार्यरत भांडवल आहे कार्यरत भांडवलासाठी आता महत्वाचे गुणोत्तर कोणते आहे आपण पाहिले आहे की तरलतेसाठी आपण सहसा चालू प्रमाण मोजतो ज्याची आपण आधीच गणना केली आहे परंतु आपण येथे दोन बॅलन्स शीट वस्तूंमध्ये सध्याची मालमत्ता आणि लायबिलिटी यांच्यात तुलना करतो परंतु जर आम्हाला माहित असेल की कार्य शील भांडवल मुख्यतः ऑपरेशन्ससाठी वित्तपुरवठा करणे आवश्यक असते जे दररोजच्या व्यवसाय उपक्रमांसाठी वित्तपुरवठा करणे आवश्यक असते तर कार्यशील भांडवलाची पर्याप्तता जाणून घेण्याचा एक मार्ग म्हणजे आपण ज्या कमाई करतो त्या उत्पन्नाशी किंवा त्या भांडवलाचा वापर करून आपण उत्पन्न घेत असलेल्या विक्रीशी जोडणे तर जे प्रमाण मोजले जाते ते निव्वळ कामकाजाचे भांडवल आहे तर सध्याची भांडवली आकडेवारी दिली जात नाही जरी आम्हाला करंट असेट्स आणि करंट लायबिलिटी देण्यात आल्या आहेत तर मोजणी सीए वजा सीएल म्हणजेच कॅपिटल अंशामध्ये असेल आणि भागिले विक्री तर सीए वजा सीएल म्हणजेच कार्यकारी भांडवल भागिले आपण एकूण महसूल घेऊ किंवा निव्वळ विक्री दोन्ही आकडेवारी शक्य आहे परंतु कार्यरत भांडवल हे मुख्यतः आपल्या स्वतःच्या व्यवसाय कामांसाठी असते अन्य उत्पन्नासाठी नव्हे तर निव्वळ विक्री घेणे अधिक प्रमाणिक असेल तर हे 0 33 व हळूहळू ते 0 33 नंतर 0 36 वर जात असल्याचे पाहू शकता 0 55 आणि मागील वर्षात ते किंचित खाली 0 51 वर आले तर याचा अर्थ काय आहे की कंपनी आता अधिकाधिक कार्यरत भांडवल ठेवत आहे तर एका रुपयाच्या विक्री साठी त्यांच्याकडे 0 03 होते आता ते जवळजवळ 0 5 आहे आता हे एक चांगले चिन्ह आहे का ते चांगले तरलता दृष्टिकोनातून असलेच पाहिजे हे चांगले आहे परंतु ते कार्य शील भांडवलाचा बराचसा भाग ठेवत आहेत त्यांच्याकडे आवश्यकतेपेक्षा किंचित जास्त कार्य शील भांडवल आहे कारण मी म्हणालो की लेखा दृष्टिकोनातून त्यांच्या कर्जदारांची रचना तपासण्याची गरज आहे कारण त्यांच्याकडे कोणतीही यादी नाही तर त्यांच्या प्रमुख चालू मालमत्ता ग्राहकांकडून प्राप्त केल्या जाणाऱ्या आहेत तर त्यांची तपासणी करणे आवश्यक आहे या गुणोत्तर सारखे इतर कोणतेही गुणोत्तर तुम्हाला आठवते काय आपण त्या अनु पात आधी चर्चा केली होती ते प्रमाण कार्यरत भांडवलाची विक्री असेल जे कार्य शील भांडवलाची उलाढाल गुणोत्तर म्हणून ओळखले जाते जे या घटकास आवश्यक नसले तरी या गुणोत्तरांचे फक्त स्थानांतरण आहे मी फक्त गणना करण्याचा प्रयत्न करेन तर मी ते येथे लिहित आहे आपल्याला माहित आहे की त्या विशिष्ट मालमत्तेच्या वापराची कार्यक्षमता जाणून घेण्यासाठी आपण गणना करतो तर कार्यरत भांडवलाच्या वापराची कार्यक्षमता जाणून घेण्यासाठी आपण कार्यशील भांडवलाची उलाढाल प्रमाण मोजू शकतो सूत्र काय आहे विक्री भागिले कार्यरत भांडवल तर निव्वळ विक्री घेऊ आणि भागिले कार्यरत भांडवल करू तर पुन्हा कंसात आम्हाला CA minus CL घ्यावे लागेल तर आपण पाहू शकता की कार्यरत भांडवलाची उलाढाल हळूहळू कमी होत आहे ते 3 वरून 1 94 वर गेले आहे हे काय दर्शविते याचा अर्थ कार्यरत भांडवलाच्या वापराची कार्यक्षमता कमी होत आहे वास्तविक निव्वळ कार्यरत भांडवल ते विक्री आणि कार्यशील भांडवलाची उलाढाल समान गोष्ट दर्शवित आहे एकाच गोष्टीची गणना करण्यासाठी भिन्न गुणोत्तर प्रत्यक्षात वापरले जाऊ शकतात हे आपल्याला समजवण्यासाठी मी हे पुन्हा मोजले आहे आता त्याच गोष्टीसाठी आपण आणखी एक गुणोत्तर मोजू शकता आपल्याला आठवत आहे की आपण त्या गुणोत्तरांवर चर्चा केली आहे विक्रीच्या दिवसाच्या विक्रीच्या संख्ये नुसार हे कार्यरत भांडवल उलाढाल आपण व्यक्त करू शकतो तेही करूया तर आपल्याला आणखी स्पष्टता मिळेल की आपण आपल्याकडे फॉर्म्युला आधीपासूनच असलेल्या दिवसांच्या दृष्टीने कार्यकारी भांडवल म्हणून म्हणू तर त्याची गणना करण्याचा प्रयत्न करा तर कामाचे भांडवल दिवस आपण आता प्रक्षेपण वापरू तर उलाढालीच्या रेशोने त्याचे 1 भाग होईल ते 1 वर आहे परंतु ते 1 डिग्री सेल्सियस का घेत नाही हे मला माहित नाही मग जर आपण ते किती दिवसांच्या संख्येने करायचे असल्यास आपल्याला हे गुणोत्तर मिळेल 365 ने गुणाकार होईल तर आपल्याला 121 दिवस मिळतील तर १२१ पासून ते 187 वर गेले आहे तर 365 दिवसांच्या एका वर्षात जर एखाद्या विशिष्ट रकमेच्या आधी कामकाजाच्या भांडवलाच्या रुपात बॅलन्स शीट केले तर ते आता 121 होते ते आता 187 दिवसांवर गेले आहे जे तुम्हाला समजू शकेल खूप जास्त रक्कम आहे म्हणजे जवळजवळ वर्षाच्या अर्ध्या कालावधीत त्यांचे कार्यशील भांडवल कुलूपबंद असते समजा सामान्यतः आपण अशी एखादी वस्तू विकली तर आपण २ महिने 3 महिने 4 महिन्यांसाठी क्रेडिट देऊ शकता ज्याचा अर्थ आपण 90 दिवस किंवा १२० दिवसांसाठी घेऊ शकता परंतु येथे ते 187 इतके जास्त आहे तर या सर्व 3 प्रमाण प्रत्यक्षात समान अर्थ सांगणारे होते परंतु वेगळ्या प्रकारे समजत आहे का आता मालमत्ता प्रमाणानुसार विक्री आहे आता या कार्यरत भांडवलाच्या उलाढालीसारखेच आहे परंतु एकूण मालमत्तेचा संदर्भ आहे तर आता एकूण मालमत्ता विक्री साठी वापरली जातात तर आपण येथे एकूण महसूल घेऊ कारण आपण एकूण मालमत्तेद्वारे ते विभागणार आहोत आणि आपण एकूण मालमत्ता प्राप्त केलेल्या बॅलन्स शीट मधून विभाजित करू आपण त्याद्वारे त्याचे विभाजन करू तर आपल्याकडे 1 24 आहे तर आपण हे पाहू शकता की या प्रमाणात कमी किंवा जास्त स्थिरता आहे 2015 मध्ये हे प्रमाण वाढले असले तरी ते आता 1 अंशावर थोडा घसरले आहे परंतु ते मार्च 14 च्या तुलनेत 1 19 च्या तुलनेत चांगले आहे म्हणजेच इतर उद्योगांच्या तुलनेत 1 रुपयाची मालमत्ता 1 19 च्या विक्रीत रूपांतरित होते हे कमी बाजूचे प्रमाण आहे तर एकूण मालमत्ता वापरात ही कार्यक्षमता दर्शवित आहे आता Return On Total Assets रोटा आहे रिटर्न ऑन टोटल अॅसेट किंवा रिटर्न ऑन अॅसेट्स ज्याला इथे म्हणतात म्हणून नावा प्रमाणेच प्रत्येक नावाने आपण एकूण मालमत्ता घेऊ परतावा म्हणजे नफा तर एकूण मालमत्तेद्वारे विभाजित करा नंतर आपण मिळवलेला अंतिम नफा किंवा नफा आपल्याला एकूण मालमत्तेवर परतावा गुणोत्तर देतात तर अंशानंतर करा नंतर नफा मिळवा आणि बॅलन्स शीट मधून एकूण मालमत्ता घ्या सामान्यत टक्केवारी म्हणून आपण ते व्यक्त करू तर येथे आपण पहाल की हे प्रमाण कमी होत आहे ते आधी मालमत्तेवर 28 टक्के परतावा मिळविण्यास सक्षम होते जे आता खाली 24 टक्क्यांपर्यंत खाली आले आहे तर अधिक मालमत्ता कमी नफा देऊन तुलनेने लॉक होत आहेत आता इक्विटी भागधारकांच्या दृष्टिकोनातून त्यांच्यासाठी काय मनोरंजक असू शकते ते म्हणजे इक्विटीवर परत येणे किंवा मालकाच्या फंडावर परत येणे तर फॉर्म्युला रिटर्न म्हणजे काय ते म्हणजे नफा तर Profit After Tax पीएटी संपत्ती नंतर कर नंतर इक्विटी किंवा मालकांच्या फंडांद्वारे विभाजित करू तर निव्वळ किमतीचे 0 38 ने विभाजित केलेल्या पीएटीची गणना करूया टक्केवारी म्हणून व्यक्त करूया तर मार्च 14 मध्ये 38 96 टक्के परतावा होता हळू हळू विवरण कमी होत आहे मुख्य म्हणजे कमी नफा असल्याने ते इक्विटीपेक्षा कमी उत्पन्न मिळविण्यास सक्षम असतात आता पुढील समान गुणोत्तर परंतु अतिशय महत्वाचे गुणधर्म म्हणजे भांडवलावर परतावा आता इक्विटी आणि भांडवलावर परतावा यात काय फरक आहे इक्विटी पर परतावा म्हणजे फक्त इक्विटी भागधारकांच्या पैशावर परतावा भांडवलावरील परतावा ही एकूण भांडवल असते जरी या कंपनी कडे जास्त कर्ज नाही परंतु सामान्यत हे भांडवल म्हणजे मालकांचे फंड प्लस कर्ज असते आणि दीर्घकालीन भांडवल म्हणजे काय ते एकत्र घेतले जाते आणि आपण अंकात काय घेता अंक देखील आपण फक्त पीएटी घेणार नाही आपण पीएटी अधिक कर व वित्त खर्च घेईल तर मी हे कंस भांडवलाच्या रिटर्न मध्ये ठेवू टॅक्स नंतर आम्हाला नफा मिळाला किंवा आपण Profit Before Tax पीबीटी थेट घेऊ शकलो असतो आणि त्यासाठी आपण व्याज किंवा वित्त खर्च जोडू शकतो जे विभाजनात विभाजित करतात आपण संपूर्ण दीर्घकालीन भांडवल घेणार आहोत तर आपण हे पुन्हा ब्रॅकेट नेट वर्थमध्ये ठेवू म्हणजे माफ करा नेट वर्थ प्लस दीर्घकालीन कर्ज तर आता आपल्यास 51 टक्के मिळाले हे मार्च 14 च्या कर्जदारांसाठी आहे तर ते 40 टक्क्यांपर्यंत खाली गेले आहेत तर घसरत्या मार्जिनमुळे रोजगाराच्या भांडवलाची परतावाही कमी झाली आहे इक्विटीवरील रिटर्नपेक्षा ते जास्त का आहे कारण आता आपण कर घेण्यापूर्वी नफा घेत आहात कारण ही कंपनी कमी अधिक 0 कर्ज कंपनी आहे व्याजाचा फारसा परिणाम झाला नाही करांच्या अतिरिक्ततेमुळे भांडवल किंवा दीर्घ मुदतीच्या भांडवलावरील परतावा बरेच चांगले आहे आणि जर आपण बँकेच्या रिटर्नशी तुलना केली तर बँक तुम्हाला 8 किंवा 9 टक्के परतावा देईल तर टीसीएस 51 टक्के परतावा मिळवू शकेल त्यांचे भांडवल आणि मालकांच्या निधीवर ते 38 टक्के आहे तर बर्याच निरोगी कंपन्यांसाठी ते वरच्या बाजूला असले पाहिजे तर मालकांसाठी तसेच ज्या कोणालाही कंपनी ताब्यात घ्यायची इच्छा आहे किंवा ज्याला कंपनी दीर्घकालीन दृष्टिकोनातून अभ्यास करू इच्छित आहे त्यांच्यासाठी हे रिटर्न रेशो खूप महत्वाचे आहेत आता प्रति शेअर विक्री आहे आता हा एक हायब्रीड गुणोत्तर आहे हे म्हणणे एक आर्थिक प्रमाण नाही कारण प्रत्येक गोष्टीची संख्या समभागांची संख्या आहे परंतु भागधारकांना हे जाणून घेणे आवडेल की एका वाटासाठी किती विक्री उत्पन्न होते तर ती विक्री आहे तर आपण निव्वळ विक्रीचा डेटा घेऊ आणि शेअर्सच्या संख्ये नुसार त्याचे विभाजन करू वर्षाच्या अखेरीस त्यांनी हा हिस्सा थकबाकी दार डेटा ईओवाय दिलेला आहे तर आपल्याकडे 417 मिळतात कारण सर्व डेटा दहा लाख रुपयांमध्ये आहे हेही दहा लाख रुपयांमध्ये आहे तर मी ते येथे कॉपी करेन तर एका समभागात ते हळू हळू वाढत असल्याचे आपण पाहू शकता की 417 दशलक्ष विक्री उत्पन्न करण्यात ते सक्षम आहेत तर कंपनी वाढविण्यात सक्षम आहे ती महसूल आहे तो नफा असूनही दबाव आहे आता पुढील प्रति शेअर्स कमाई करीत आहे याचा अर्थ आपल्याला प्रति शेअर नफा उपलब्ध असल्याचे माहित आहे तर आपण कोणते नफा ऑपरेटिंग नफा करापूर्वी नफा किंवा करा नंतर नफा घ्याल ते सूत्र काय आहे खरं तर एखादा प्राधान्य लाभांश असेल तर आपण प्राधान्य लाभांश देखील वजा करू तर मालकांना उपलब्ध असलेला पीएटी किंवा नफा आता अंकात असावा शेअर्सच्या संख्ये नुसार विभाजित करा नंतर पीएटी नफा घेऊ तर तुम्ही पाहु शकता की प्रति शेअर कमाई हळूहळू वाढत आहे कारण कंपनीचा एकूण नफा वाढत आहे जरी नफा थोडा कमी होत असला तरी एकूण नफा वाढत आहे तर प्रति शेअर कमाईही हळूहळू वाढत आहे पुढे प्रति शेअर कॅश फ्लो आहे आता काही भागधारक फक्त कमाई जाणून घेतल्यामुळे खूष होऊ शकत नाहीत त्यांना कदाचित प्रति शेअर उत्पन्न झालेला रोख जाणून घेण्यात रस असेल तर त्यांना आपल्याला संपूर्ण रोख प्रवाह पाहिजे आहे की त्यांना दर समभाग रोख प्रवाह पाहिजे आहे की नाही हे माहित नाही कदाचित ते आहेत ऑपरेटिंग कॅश फ्लो शोधत आहात तर आपण हे एक नवीन सूत्र घेऊया तर समभागांच्या संख्ये नुसार विभाजित केलेल्या ऑपरेटिंग उपक्रमांतून तयार केलेल्या प्रति शेअर ऑपरेटिंग रोख सूत्राचे रोख प्रवाह लक्षात घ्या तर आपण पाहू शकता की प्रति शेअर आधारावर ऑपरेटिंग उपक्रमांतून रोख प्रवाहात 75 ते 130 पर्यंत कमी किंवा कमी सातत्याने वाढ झाली आहे पुढील समभागांमधील लाभांश तर कंपनी लाभांश म्हणून किती पैसे वितरित करीत आहे जे प्रत्येक समभाग आधारावर प्राप्त होईल तर हे अगदी सोपे आहे आता आपण संपूर्ण लाभांश घेऊ आणि समभागांच्या संख्येनुसार वाटून घेऊ माझ्या मते येथे लाभांश डेटा उपलब्ध नाही तर आपण प्रति शेअर लाभांश मोजण्यात सक्षम होणार नाही पुन्हा एकदा तपासू की कोणताही लाभांश डेटा उपलब्ध नाही आता पुढे लाभांश उत्पन्न आहे आता लाभांश उत्पन्न म्हणजे काय याचा अर्थ असा की टक्केवारी नुसार आपल्याला लाभांशावर आधारित किती परतावा मिळतो आपण भाग भांडवलावर लाभांश घेतल्यास लाभांश दर जाहीर होईल परंतु ते बाजारातील उत्पन्नाबद्दल बोलत आहेत आपल्याकडे लाभांश डेटा नसल्यामुळे आपण शेअर बाजाराच्या किंमतीवर किंवा DPS डीपीएस मार्केट किंमती नुसार लाभांश घेऊ आमच्याकडे लाभांश उत्पन्नाचीही गणना करता येत नाही परंतु वरील भागातील माहिती म्हणून मी आधीच दिले आहे दाखवतो तर त्यांनी येथे लाभांश उत्पन्न दिले आहे जे 0 7 टक्के आहे सध्याचा लाभांश उत्पन्न आपल्याकडे 5 वर्षाचा डेटा नाही परंतु सध्याचे उत्पन्न तुम्हाला माहिती आहे पुढील एक प्रति शेअर पुस्तक मूल्य आहे आता ही एक अतिशय मनोरंजक आणि महत्वाची माहिती आहे तर नेट वर्थ हे मूल्य आहे जे भागधारकांना समजून घेण्यासाठी आपण शेअर्सच्या संख्येने भाग घेतो की जर कंपनी आज बंद झाली तर प्रत्येक भाग धारकाला प्रति शेअर किती पैसे मिळतील तर कृपया निव्वळ किंमत घ्या आणि समभागांच्या संख्ये नुसार विभाजित करा तर 251 पासून आपण 443 पर्यंत सातत्याने वाढ पाहू शकता म्हणजे कंपनी हळूहळू नफा कमावते आणि राखीव जमा करते तर त्यांचे पुस्तक मूल्य वाढत आहे आता विक्री च्या प्रमाणात हे भाव म्हणजे बाजारभाव आता मला वाटतं की बाजारभाव किंमतीची माहिती सर्व वर्षांसाठी उपलब्ध नाही होय तिथे आहे तर सरासरी मार्केट कॅप दिली जाते परंतु आम्हाला सरासरी बाजारभाव दिलेला नाही अशी आम्हाला संख्या दिली जात नाही पुन्हा उच्च व कमी बाजारभाव दिला जातो हे तपासू या परंतु सरासरी दिलेली नाही तर आपण Earning Per Share ईपीएस वर किंमत असलेल्या प्रति रेश्यो सरासरी पीई रेशो किंमतीची गणना करू शकणार नाही पुन्हा आम्हाला सरासरी किंमतीची आवश्यकता आहे आणि आपण ते कमाई द्वारे विभाजित करतो तर आपण याची गणना करू शकत नाही आम्हाला माहित नसलेल्या बाजार भावाच्या अनुपस्थितीत पुन्हा मूल्य मूल्याचे गुणोत्तर आहे परंतु हे एक महत्त्वपूर्ण गुण आहे जे बाजारभावांना पुस्तक मूल्याशी जोडते आपण फक्त पुस्तक मूल्य मोजले आहे पुढे डिव्हिडंड पेआउट आहे तर हे लाभांश वर आधारित आहे डिव्हिडंड पेआऊट ही रक्कम टक्केवारी आहे जी नफ्यातून लाभांश म्हणून वितरित केली जाते तर लाभांश किंवा डीपीएस वर ईपीएस वर लाभांश आहे तर आम्हाला लाभांश डेटा माहित नाही आता शेवटचे गुणोत्तर 3 आहेत जे कर्मचार्यांच्या संख्येशी संबंधित आहेत प्रति कर्मचारी सरासरी विक्री प्रति कर्मचारी सरासरी वेतन आणि सरासरी निव्वळ नफा अधिक प्रति कर्मचारी हे आपण गणना करू शकतो कारण आम्हाला कर्मचाऱ्यांची संख्या माहित आहे तर त्यासाठी जाऊया कर्मचार्यांच्या संख्ये नुसार विक्री तर ते दशलक्ष रूपये 2722 होते आणि ते हळूहळू 3116 वर वाढले आहे एका कर्मचार्याने मिळवलेला हा महसूल आहे आता कर्मचार्यांना त्यांच्या पगारासाठी काय मिळते ते पाहू आता एकूण पगार व वेतन दिले जाते व ते कर्मचार्यांच्या संख्येनुसार विभाजित करतात तर कदाचित तुम्हाला कदाचित टीसीएसचे कर्मचारी व्हावेसे वाटेल कारण त्यावेळी 993 दशलक्ष होते आणि आज प्रत्येक कर्मचार्यांसाठी एकच रोजगार व निव्वळ नफा 1660 दशलक्ष आहे म्हणून आपण करा नंतर निव्वळ नफा घेऊ आणि कर्मचार्यांच्या संख्ये नुसार वाटून घेऊ तर प्रति कर्मचारी 637 आणि आता ते 655 आहे कर्मचार्यांच्या पगारामध्ये आरोग्याच्या दृष्टीने चांगली वाढ झाली असली तरी नफ्यावर दबाव आणला जात आहे म्हणून विशिष्ट कंपनीचा तपशीलवार अभ्यास करण्याचा प्रयत्न करीत असलेल्या विश्लेषकांद्वारे तपशीलवार विश्लेषण कसे केले जाते हे दर्शविण्याचा हा प्रयत्न होता पुढच्या सत्रात आपण आणखी एक कंपनी घेण्याचा प्रयत्न करु नमस्कार धन्यवाद